नमस्कार आजच्या व्याख्यानात मी रचना करण्यापूर्वी वेल्ड जोडणीबद्दल चर्चा करणार आहे वेल्ड जोडणीचे फायदे आणि तोटे याबद्दल मी थोडी चर्चा करेन बोल्ट जोडणीच्या बाबतीत आपण पाहिल्याप्रमाणे वेल्ड जोडणीचे काही फायदे आहेत आणि तोटे आणि दाखल केलेल्या आवश्यकतेनुसार आपल्याला एक विशिष्ट जोडणीच्या प्रकाराची निवड करावी लागेल आता बोल्ट जोडणीची रचना पद्धत मुळात दोन प्रकारची आहे एक म्हणजे बोल्टचा प्रकार आणि दुसरा म्हणजे उच्च घर्षण ग्रिप असलेला बोल्ट दोन प्रकारच्या बोल्टची रचना केली गेली आहे आणि काही विशिष्ट उदाहरणे तयार केली गेली आहेत हे व्याख्यान प्रथम वेल्ड जोडणीबद्दल चर्चा करेल वेल्ड ही मुळात एक उष्णतेच्या वापराने आणि दाबासह किंवा दाबाविना धातूच्या तुकड्यांना जोडण्या ची प्रक्रिया आहे आणि वेल्ड जोडणीची वेगवेगळी प्रक्रिया आहे जसे आपण पाहतो की ती फोर्ज वेल्डिंग आहे एक म्हणजे फोर्ज वेल्डिंग नंतर थर्माइट वेल्डिंग नंतर गॅस वेल्डिंग आणि रेसिस्टन्स वेल्डिंग आणि त्यानंतर इलेक्ट्रिक वेल्डिंग आजकाल इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग हा वेल्डिंगचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे आजच्या बाजारपेठेत आता वेल्ड जोडणीकडे येत आहोत प्रथम त्याचे विशिष्ट फायदे पाहूया वेल्ड जोडणीची आवश्यकता नसल्यामुळे आपल्याला प्रथम विशिष्ट प्रकारचे फायदे मिळतात आपण प्रथम पाहतो विशिष्ट प्रकारचे फायदे आपल्याला प्रथम मिळतात कारण वेल्ड कनेक्शनला प्लेटमध्ये कोणत्याही छिद्राची आवश्यकता नसते प्लेटमध्ये कोणतेही छिद्र असेल तर क्षेत्रफळात कोणतीही घट होऊ नये म्हणजे रचना भार घेण्यासाठी घटक अधिक प्रभावी ठरतील दुसरे म्हणजे वेल्डमधील जोडणी जोडणारे कोन इत्यादी फिलर प्लेट गुसेट प्लेटचा वापर केला जात नाही म्हणजे एकूण अशा परिस्थितीत जॉईन्ट चे वजन कमी असेल आता वेल्ड जॉइंट किफायतशीर असावेत कारण कमी सामग्रीची आवश्यकता असते तर हे निश्चित आहेत आणखी एक फायदा म्हणजे वेल्ड जॉइंट ची कार्यक्षमता रिवेटेड जॉइंट पेक्षा जास्त असते किंवा बोल्ट केलेले सांधे कारण कार्यक्षमता जास्त का आहे कारण जेव्हा बोल्ट किंवा रिवेटेड जोडणी असते आपण छिद्र तयार करतो आणि छिद्र तयार झाल्यामुळे निव्वळ क्षेत्र जाळे तयार होते प्लेटचे प्रभावी क्षेत्र कमी होणार आहे आणि तणावाखाली असलेले हे क्षेत्र कमी असेल आणि म्हणून बोल्ट जॉइंट ची क्षमता किंवा सामर्थ्य याच्या तुलनेत कमी असेल वेल्ड जॉइंट ची कार्यक्षमता तुलनेने बोल्ट किंवा रिवेट सांध्याची कार्यक्षमतेपेक्षा जास्त असेल आता आणखी एक फायदा असा आहे की वेल्डचा जॉइंट मोठ्या रिवेटेडपेक्षा चांगला दिसतो आणि बोल्ट केलेले जॉइंट आपण पाहिले आहे की जर आपल्याला त्याचा विशिष्ट आकार बनवायचा असेल तर जॉइंट आपण वेल्ड जॉइंट द्वारे तयार करू शकतो परंतु बोल्ट जॉइंट किंवा रिवेटेड जॉइंट च्या बाबतीत अतिरिक्त बोल्टमुळे ते अवजड दिसेल आणि बोल्ट किंवा रिवेट जोडला जाईल हा आणखी एक फायदा आहे फॅब्रिकेशनचा वेग आहे वेल्ड जोइंट च्या बाबतीत फॅब्रिकेशनचा वेग खूप असेल रिवेटेड जॉईंट आणि पूर्ण जॉइंट पेक्षा जलद म्हणजे संपूर्ण कठोर जॉइंट साध्य केले जाऊ शकतात वेल्डिंग प्रक्रियेद्वारे बोल्ट केलेल्या सांध्यांच्या बाबतीत आपण पूर्ण कठोर सांधे साध्य करू शकत नाही परंतु या ठिकाणी आपण ते बनवू शकतो नंतर अल्टरेशन आणि बेरीज रिवेट जॉइंट च्या तुलनेत अस्तित्वात असलेली संरचनेची रचना सोपी आहे कारण रिवेट सांधे कायमस्वरूपी असतात निसर्गात अस्तित्वात असलेली रचना जोडणे किंवा त्यात बदल करणे कठीण आहे आता आणखी एक महत्त्वाचा फायदा आपल्याला मिळाला की वेल्डिंग दरम्यान कोणताही आवाज निर्माण होत नाही रिवेटिंग प्रक्रियेप्रमाणेच आणि वेल्डिंग प्रक्रियेसाठी कमी काम आवश्यक असते रिवेटची जागा आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जॉइंट चा कोणताही आकार तयार केला जाऊ शकतो त्यामुळे वेल्ड जॉइंट मध्ये आपल्याला मिळणारे हे काही फायदे आहेत तथापि हे लक्षात घेतले पाहिजे की सर्व फायदे आपल्याला मिळतील तेथे कोणतेही तोटे नाहीत तर आपल्याला तोटे देखील मिळतील वेल्डिंग जॉइंट हे ठिसूळ स्वरूपाचे असतात आणि परिणामी थकवा घटकांच्या जोडणी पेक्षा बळकट होतो आता आपण वेल्ड जॉइंट च्या गैरसोयीकडे येऊया वेल्ड जॉइंट मुळात ठिसूळ असतात आणि म्हणूनच याचा अर्थ असा आहे की त्याची थकवा शक्ती तुलनेने कमी असेल एक तोटा आणि दुसरा तोटा म्हणजे असमान उष्णता आणि शीतकरणामुळे वेल्डिंग दरम्यान घटक विकृत होऊ शकतात परिणामी अतिरिक्त ताण येऊ शकतो त्यामुळे विकृती येऊ शकते आणि विकृतीमुळे अतिरिक्त ताण चित्रात येऊ शकतो मग आणखी एक गैरसोय म्हणजे आपल्याला वेल्डिंगसाठी कुशल श्रम आणि विजेची आवश्यकता आहे उदाहरणार्थ जर आपल्याला वीज नसलेल्या दुर्गम ठिकाणी रचना बांधायची असेल तर अशा परिस्थितीत वेल्ड जॉइंटद्वारे जाणे कठीण होईल जर आपण बोल्ट केलेले जॉइंट वगैरे घेतले तर चांगले होईल त्यामुळे ही आणखी एक गैरसोय आहे मग विस्ताराची तरतूद नसते आणि वेल्डेड जोडणीत आकुंचन ठेवले जाते आणि त्यामुळे भेगा पडण्याची शक्यता आहे आणि वेल्डिंगच्या कामाची तपासणी ही रिवेटिंगच्या कामापेक्षा अधिक कठीण आणि महागडी आहे अंतर्गत एअर पॉकेट्स स्लॅग समावेशक अपूर्ण प्रवेश यासारखे दोष हा तोटा ओळखणे कठीण आहे म्हणून जेव्हा आपण तपासणीसाठी जातो तेव्हा वर्षानुवर्षे इन्स्पेक्शन करण्यासाठी जात असतो वेल्ड जॉइंट साठी काही दोष आहे की नाही हे शोधणे फार कठीण आहे अंतर्गत पॉकेट एअर पॉकेट्स आणि इतर इत्यादींच्या उपस्थितीमुळे ते कठीण असेल आणि त्यामुळे वेल्ड जॉइंट ची ताण शक्ती तुलनेने कमी असेल एअर पॉकेट्स असल्यामुळे वेल्ड जॉइंटच्या बाबतीत हे कठीण आहे आता वेल्डच्या प्रकाराकडे येत असताना वेल्डचे तीन प्रकार आहेत एक फिलेट वेल्ड आहे फिलेट वेल्डचा वापर मुळात जेव्हा 2 घटकांना एकत्र लॅप केले जाते समजा येथे 2 घटक आहेत आणि हे ओव्हरलॅप केलेले आहेत तर मग जेव्हा आपण यात सामील होणार आहोत आपल्याला ओव्हरलॅप भागामध्ये सामील होणे आवश्यक आहे आणि जर आपण त्यात पाहिले तर योजना आपण पाहू की हे असे म्हणतात की हे वेल्डेड आहेत तर हा भाग आणि भाग हा आहे तर या प्रकारच्या वेल्डिंगला फिलेट वेल्ड म्हणतात म्हणजे जेव्हा 2 घटक एकत्र लॅप केलेले असतात 2 सदस्य संयुक्त असावेत अशा परिस्थितीत फिलेट घटक आपण वापरू शकतो आणि फिलेट वेल्डिंगच्या बाबतीत किंवा मी असे म्हणू इच्छितो की 2 घटका च्या जॉइंट बाबतीत भिन्न प्लेन नंतर फिलेट वेल्डचा वापर केला जाऊ शकतो बट वेल्ड्स जेव्हा 2 घटक जॉइंट असतात तेव्हा आपण वापरू शकतो त्याच प्रतलात समजा हा एक घटक आहे आणि हा आणखी एक घटक आहे त्या प्लेन मध्ये आपण सामील होणार आहोत तर या ठिकाणी आपण बट वेल्ड प्रदान करू शकतो आणि वेल्ड सामग्रीने भरू शकतो आणि त्यात संपूर्ण प्रवेश असू शकतो त्यात अपूर्ण प्रवेश असू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे बट वेल्ड्स आहेत मी नंतर आत येईन आणि प्रक्रियेनुसार प्रवेशाची वेल्डची थ्रोट जाडी परिभाषित केली जाईल आणि ताकद अंमलात आणले जाईल म्हणजे शक्तीची गणना अशा प्रकारे केली जाईल वेल्डिंगचा आणखी एक प्रकार म्हणजे प्लग वेल्डिंग जेव्हा प्लग वेल्डिंग होते तेव्हा प्लग वेल्डिंग आवश्यक असते मुळात फिलेट वेल्डचा एक प्रकार आहे जो दोन घटक जोडलेले असताना आवश्यक असतो एकत्रितपणे जॉइंट ची मर्यादित लांबी असल्यास समजा एक घटक असा आहे आणि दुसरा घटक बरोबर जोडलेला आहे आणि जर आपण पाहिले तर येथे मर्यादित लांबी आहे असे म्हणा की लांबी l1 इतकी आहे आणि आपल्याला हे l2 मिळेल म्हणून एकूण लांबी उपलब्ध लांबी येथे 2 गुणिले l1 अधिक l2 एकूण लांबी असेल आणि समजा शक्ती म्हणजे जॉइंट वरील शक्ती इतकी जास्त आहे की आवश्यक लांबी LR आवश्यक आहे लांबी l उपलब्ध लांबीपेक्षा खूप जास्त आहे तर या ठिकाणी काय होईल आपल्याला दरम्यानची एकूण लांबी समायोजित करावी लागेल जेणेकरून आपण काय करू शकतो येथे एक स्लॉट बनवू शकतो आपण येथे काही प्रकारचे स्लॉट बनवू शकतो आणि आपण मार्ग प्रदान करू शकतो स्लॉट अंतर्भूत करून वेल्ड जॉइंट ची लांबी वाढवा तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती हे करू शकते स्लॉटच्या एडजस्टमेन्टसह अतिरिक्त लांबीचे समायोजन तर हे 3 प्रकार आहेत आपल्याला वेल्ड मिळेल आता मी पटकन काही मूलभूत प्रकारचे वेल्ड्स आणि त्यांची चिन्हे म्हणजे आपण हे रेखाटू शकतो आपण हे रेखाचित्रात रेखाटू शकू तर आपण काय उप चिन्ह वापरतो म्हणजे जर आपण यासारखे विशिष्ट चिन्ह वापरले तर याचा अर्थ असा आहे की हे फिलेट वेल्ड त्याचप्रकारे बट वेल्डच्या बाबतीत जर चौरस असेल परंतु वेल्ड जोडलेले असेल तर याचा अर्थ जर चौरस बट वेल्डचा वापर केला असेल तर रेखाचित्रात आपण ही समांतर रेषा 2 समांतर वापरतो तर याचा अर्थ जेव्हा समांतर रेषा असते तेव्हा आपल्याला समजते की हा एक चौरस बट आहे त्याचप्रमाणे सिंगल व्ही बट जॉइंट जर आपण व्ही लिहिले तर याचा अर्थ असा आहे की तो सिंगल व्ही बट जॉइंट आहे जिथे जर आपण दुहेरी व्ही बट जॉइंट वर आलो तर जॉइंट पुन्हा असे असतील जेव्हा ते एक्ससारखे असेल जॉइंट हे एकच यू बट आहे तर दुहेरी यू बटच्या बाबतीत आपण असे चिन्ह बनवू एकेरी V बट संयुक्त असल्यास त्याचे चिन्ह असे असेल त्यामुळे रेखाचित्र पत्रकात वेगवेगळ्या प्रकारच्या वेल्डसाठी आपण वेगवेगळी चिन्हे वापरतो म्हणून आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की रेखाचित्रात कोणते चिन्ह दिले आहे आणि त्याचा अर्थ काय आहे त्याचप्रमाणे डबल व्ही डबल बेव्हल बट जॉइंट सिंगल जे बट जॉइंट डबल जे बट जॉइंट आपण त्याच्या चिन्हाच्या दृष्टीने देखील वापरू शकतो आता वेल्डचा आकार जेव्हा तो सपाट असतो तेव्हा त्याचे चिन्ह हे अ से असते आणि जेव्हा त्याचा आकार कॉनवेक्स असतो तेव्हा त्याचे चिन्ह हे असे होते आणि जेव्हा कोन्केव्ह असते तेव्हा आपण हे असे चिन्ह वापरतो असे चिन्ह वापरा तर फिलेट वेल्डकडे येत असताना आपण 3 प्रकारचे वेल्ड पाहिले आहे एक फिलेट वेल्ड आहे बट वेल्ड आणि नंतर स्लॉट वेल्ड तर प्रथम आपण फिलेट वेल्डबद्दल चर्चा करू पॅरामीटर्स नंतर आपण फिलेट वेल्ड जॉइंटसाठी डिझाइनची कार्यपद्धती पाहू मग आपण बट वेल्ड जॉइंट पाहू आणि शेवटी आपण स्लॉट वेल्ड जॉइंट्ससाठी जाऊ म्हणून फिलेट वेल्डिंगच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की जेव्हा दोन लॅप केलेल्या प्लेट्स फिलेटला जोडायच्या असतात तेव्हा वेल्ड सामान्यतः असते आणि फिलेट वेल्डच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की या संज्ञा वापरल्या जातील फिलेट वेल्डचे प्रकरण फिलेट वेल्डचा आकार काय आहे ते सांगा फिलेट वेल्डचा आकार आपण कसा परिभाषित करू फिलेट वेल्ड थ्रोट आणि किंवा थ्रोट ची जाडी म्हणजे काय यावर आपण नंतर चर्चा करू त्या फिलेट वेल्डची नंतर फिलेट वेल्डची प्रभावी लांबी आपल्याला फिलेटची लांबी माहित आहे परंतु प्रभावी लांबी किती आहे मग आणखी एक संज्ञा आपण एंड रिटर्न वापरू ओव्हरलॅप करा आणि नंतर बाजूला फिलेट इंटरमिटेंट फिलेट सिंगल फिलेट वेल्ड आणि परमिसिबल स्ट्रेस आणि फिलेट वेल्डची ताकद आपल्याला फिलेटची परवानगी असलेली ताकद किती आहे हे शोधावे लागेल तर या संज्ञा फिलेट वेल्ड डिझाइनच्या बाबतीत वारंवार वापरल्या जातील या संज्ञेबद्दल एक एक करून जाणून घेणे म्हणजे फिलेट वेल्डच्या वेगवेगळ्या संज्ञा फिलेट वेल्डच्या अटी तर मी सांगणार होतो की मी वेल्डचा आकार सांगत होतो तर जर आपण येथे पाहिले तर दोन घटक एकत्र जोडले जातात आणि त्याच्या उपयोग वेल्डिंगद्वारे हे होईल जिथे घटक जोडले गेले आहेत ते फ्यूजन क्षेत्र असू द्या आता हा तो भाग आहे जो त्याला मूळ म्हणतात म्हणून मुळापासून टो पर्यंतच्या लांबीला पाय म्हणतात आणि हा आकार असेल या पायाच्या वेल्डचा आकार असेल आणि हा एक वेल्ड फेस आहे आणि काही आपण पाहू काही अतिरिक्त ठेवी आहेत याचा अर्थ असा आहे की जर आपण या पायाच्या बोटांपासून या बोटांपर्यंत एक सरळ रेषा तयार केली आपल्याला दिसेल की ही अतिरिक्त ठेव आहे जी कॉल एन्फोर्समेंट आहे तर वेल्डचा आकार जर आपण परिभाषित केला तर आपण असे म्हणू शकतो की योग्य कोन असलेला आकार फिलेट वेल्डला लेग म्हणतात जे मी आकृतीमध्ये दाखवले आहे तर वेल्डचा आकार किमान पाय लांबीद्वारे निर्दिष्ट केले जाते te ची लांबी म्हणजे मुळापासूनचे अंतर वेल्डपासून वेल्डच्या पायाच्या बोटांपर्यंत फ्यूजन फेसच्या बाजूने मोजले जाते म्हणून जर आपण पाहिले की वेल्डचा आकार हा असेल जर आपण पाहिले तर येथे लांबी असेल आणि ते येथे आणखी एक लांबी असतील तर या दोघांपैकी किमान आकार वेल्ड चा असेल आता वेल्डचा किमान आकार आय 800 2007 च्या तक्ता 21 च्या कलम 10 3 मध्ये दिला आहे त्यामुळे ते घटकाच्या जाडीच्या जाड भागाच्या जाडीवर अवलंबून असते समजा 2 घटक एकत्र जोडलेले आहेत तर ते असू शकते समान जाडीची ती वेगवेगळ्या जाडीची असू शकते आता वेल्डचा किमान आकार आपण परिभाषित करू शकतो या आधारावर की जर पातळ भागाची जाडी 10 मिमी पर्यंत असेल तर किमान आकार वेल्डची जाडी 3 मि असेल त्याचप्रमाणे जर जाड भागाची जाडी अस्तित्वात असेल तर 10 ते 20 मि मग वेल्डचा किमान आकार 5 मिमी असेल त्याचप्रमाणे 20 ते 32 तो 6 मिमी असेल आणि म्हणून तर हे तपशील आय 800 2007 च्या तक्ता 21 मध्ये दिले आहेत म्हणून आपण ते फिलेट वेल्डच्या रचने दरम्यान वापरू शकतो फिलेट वेल्डचा किमान आकार कधी जास्त असतो यासारख्या काही गोष्टी आता आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील पातळ जाडीपेक्षा विशेषतः वेल्डचा किमान आकार घेतला पाहिजे म्हणून पातळ भागाची जाडी म्हणून किमान आकार जाडीपेक्षा जास्त होऊ शकत नाही नंतर जेव्हा जाड भाग 50 मि पेक्षा जास्त जाड असेल तेव्हा विशेष खबरदारी जसे की प्रीहिटिंग इत्यादी केस म्हणून घेतले जातील आणि कलम 10 1 नुसार खोल प्रवेशासाठी घेतले जातील वेल्ड जेथे रूट रनच्यापलीकडे प्रवेशाची खोली किमान 2 4 मिमी आकाराची असते फिलेट वेल्डचा किमान पाय आकार अधिक 2 4 मिमी आणि हा फिलेट वेल्डचा किमान आकार आहे आता कोडमध्ये जास्तीत जास्त आकार देखील परिभाषित केला आहे जी थिनर च्या जाडी चा भाग वजा 1 5 ते त्यापर्यंत जाऊ शकते म्हणजे थिनर ची जाडी आपण माहित आहे आणि जास्तीत जास्त आकार आपण थिनर भाग वजा 1 5 मिमीची जाडी बनू शकतो त्याचप्रमाणे कोना च्या बाबतीत फिलेट वेल्डचा कमाल आकार नाममात्रच्या 3 चतुर्थांश असेल कोना ची जाडी आता मी त्या भागावर येईन आता मी प्रभावी बद्दल चर्चा करेन थ्रोट ची जाडी मी सांगितल्याप्रमाणे वेल्डचा आकार आहे म्हणून जर आपण आकृती तयार केली तर हा वेल्डचा आकार आहे आणि हे रु ट आहे आणि रूट पासून पायापर्यंत वेल्डचा आकार आहे आणि जर वेगवेगळ्या दिशेने वेल्डचा आकार समान असेल तर आपण s लिहू शकतो किंवा त्यातील किमान लिहा आता येथे अतिरिक्त ठेवी होतात ज्याला एन्फोर्स मेंट म्हणतात आणि हा अतिरिक्त साठा आपण जॉइंट ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रदान करतो आता जर आपण नाव दिले तर समजा ए आता रूट पासून लंब अंतरापर्यंत हायपोजेनस ही वेल्डची जाडी असेल तर जर ही डी असेल तर त्याची जाडी थ्रोट ची जाडी BDअसेल जिथे आकार BC किंवा AB असेल आता कसे शोधायचे तर आपण येथे पाहू शकतो की त्रिकोण ABC मध्ये आपण लिहू शकतो जर आपण त्रिकोण ABD मध्ये लिहिले तर AB चा वर्ग त्रिकोण ABD मध्ये शून्य असेल AD वर्ग अधिक BD वर्ग तर यावरून आपण शोधू शकतो की BD हे AB वर्गावरील रूट च्या बरोबरीचे आहे वजा AD चा वर्ग बरोबर तर आता AB हे AB शिवाय काही नाही तर आपण S म्हणून लिहू शकतो म्हणून हा S वर्ग वजा AD AD भागिले AC 2 आहे बरोबर तर आपण AD ला S बाय रूट 2 असे लिहू शकतो कारण AD हा AC बाय 2 AC म्हणजे वर्ग आहे AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग म्हणजे S चा वर्ग अधिक S चा वर्ग म्हणजे रूट 2S भागिले 2 म्हणजे S भागिले रूट 2 तर AD मध्ये आपल्याला S भागिले रूट 2 माहित आहे त्यामुळे यावरून आपण शोधू शकतो म्हणून जर आपण शेवटी पाहिले तर आपण बी चे मूल्य s भागीले वर्गमुळात 2 येईल बरोबर म्हणजे थ्रोट ची जाडी T ही S भागिले वर्गमुळात 2 म्हणजे 0 707S किंवा आपण 0 7S लिहू शकतो त्यामुळे आपण अशा प्रकारे थ्रोट च्या जाडीमधील संबंध शोधू शकतो आणि वेल्डचा आकार जर वेल्डचा आकार s असेल तर थ्रोट ची जाडी 0 707S होईल आता हे I काट कोन त्रिकोणासाठी खरे आहे जर तो काटकोन असेल तर आपण हे शोधू शकतो पण वेगळ्या प्रकाराचा कोन असेल तर काय होईल याचा अर्थ जर ते अशा प्रकारे जोडले गेले तर ते आहे काट कोन नाही तर या ठिकाणी काय होईल जेणेकरून ते कोडमध्ये परिभाषित केले जाईल आय 800 च्या कलम 10 1 मध्ये असे म्हटले आहे की थ्रोट ची जाडी 3 मि पेक्षा कमी होणार नाही आणि सामान्यतः विशेष परिस्थितीत 0 7t or 1t पेक्षा जास्त नसावे जेथे टी म्हणजे थिनर प्लेटची जाडी हे थ्रोट च्या जाडीबद्दल आहे परंतु मी जे सांगत होतो ते मी येथे सांगेन कीटी थ्रोट ची जाडी काही स्थिरांक S मध्ये असेल म्हणजे जर टी असेल तर थ्रोट ची जाडी आणि S म्हणजे वेल्डची जाडी म्हणजे वेल्डचा आकार K आणि K हा स्थिरांक फ्यूजन फेसमधील कोनावर अवलंबून असतो म्हणजे जर फ्यूजन फेस असेल तर हे असे आहे तर हा K 0 707 S होऊ शकत नाही बरोबर तर याची किंमत काय असेल 800 मध्ये सारणीबद्ध स्वरूपात दिलेले मूल्य दिले आहे जे मी येथे दर्शवित आहे 800 2007च्या 22 व्या तक्त्यात तर कलम 10 2 मध्ये आपण पाहू की K चे मूल्य 0 7 असेल फ्यूजन फेसमधील कोन 60 ते 90 अंश आहे 91 ते 100 अंश K चे मूल्य 0 65 101 ते 106 अंश असेल ते 0 6 असे आहे 0 55 आणि 0 5 म्हणजे कमाल मूल्य 0 7 आहे तर K हे कमाल मूल्य 0 7 आहे जे जेव्हा फ्यूजन फेसमधील कोना चा कोन 60 ते 90 अंश असेल ते त्यापेक्षा जास्त असेल तर K चे मूल्य कमी होईल म्हणून आपल्याला त्याचे मूल्य घ्यावे लागेल या टेबलमधून के आता प्रभावी लांबीकडे येत आहे त्यामुळे प्रभावी लांबी क्षेत्रफळाच्या आधारे शोधली जाऊ शकते वेल्ड ज्यासाठी वेल्डच्या प्रभावी घशाच्या जाडीचा निर्दिष्ट आकार अस्तित्वात आहे इतके प्रभावी वेल्ड प्रभावी लांबी आपण गणना करू शकतो म्हणजे आपण केव्हा करणार आहोत वेल्डिंग समजा आपल्या लांबी इतकी आहे तर जर आपण असे म्हटले की ही प्रभावी लांबी आहे तर एकूण लांबी l अधिक 2S एकूण लांबी असेल जर ती प्रभावी लांबी असेल तर 2S म्हणजे आपण असे गृहीत धरतो याचा अर्थ असा आहे की आपण विचार करतो की सामर्थ्य साध्य केले जाईल लांबीद्वारे ज्याला प्रभावी लांबी म्हणतात परंतु आपल्याला थोडे अधिक प्रदान करावे लागेल या le द्वारे याची खात्री करण्यासाठी 2 बाजूंमध्ये ताकद चालवली जात आहे तर एकूण लांबी आपण थोडी जास्त करू आणि ही प्रभावी लांबी नसावी वेल्डच्या आकाराच्या चार पटीपेक्षा कमी असणे म्हणजे किमान प्रभावी लांबी असावी हे किमान l 4S असे लिहावे लागेल जेथे S हा वेल्डचा आकार आहे आता फिलेट वेल्ड उहच्या रचना सामर्थ्याकडे येत आहोत जेव्हा आपण गणना करणार आहोत फिलेट वेल्ड जॉइनची ताकद आपल्याला अनुमतीयोग्य ताकद किती आहे हे शोधावे लागेलप्रभावी क्षेत्रामध्ये जोडलेल्या आणि परमिसिबल शक्तीचा अनुमत ताण असेल त्या सांध्याची परमिसिबल शक्ती त्यामुळे आय 800 म्हणजेच पी मध्ये दिलेल्या सूत्रावरून त्याची गणना केली जाऊ शकते मूळ 3 गॅमा एम द्वारे fu Lw टी च्या बरोबरीचे आहे जेथे Pdw ही फिलेट वेल्डची रचना शक्ती आहे आणि fu हा वेल्डचा अंतिम ताण आहे वेल्ड फ्युचा अंतिम ताण Lw ची लांबी आहे वेल्ड ज्याला एकूण लांबी नव्हे तर प्रभावी लांबी म्हणतात आणि टी एक प्रभावी आहे घशाची जाडी जी 800प्रभावी घशाची जाडी आहे आता गॅमा एमडब्ल्यू ही आंशिक सुरक्षा आहे दुकानाच्या वेल्डिंगसाठी हा1 25घटक असू शकतो आणि साइट वेल्डिंग गॅमा साठी आपण 1 5 चा विचार करू शकतो हा वेल्ड जोडणीसाठी आंशिक सुरक्षा घटक आहे आणि हे मूल्य घेतले जाऊ शकते दुकान वेल्डिंगसाठी 1 25 आणि साइट वेल्डिंगसाठी 1 5 म्हणून S हा वेल्डिंगचा आकार आहे वेल्डचा आकार जो आपण शोधू शकतो याचा अर्थ t हा S पासून मूळ 2 द्वारे किंवा पासून शोधला जाऊ शकतो के बाय के गुणिले एस उह मूल्य कोडमध्ये दिल्याप्रमाणे कोष्टकामधून आढळू शकते म्हणून आपण या सूत्रावरून फिलेट वेल्डची रचना शक्ती मोजू शकतो पी समान आहे fu एल बाय रूट 3 गॅमा एम मुळात fu बाय रूट 3 गॅमा एम हा परमिसिबल ताण आहे वेल्डमधील क्षेत्रामध्ये Lw गुणिले te हे प्रभावी क्षेत्र आहे आणि हे एक आहे वेल्ड fu बाय रूट 3 गॅमा mw मधील परमिसिबल ताण आता जर आपण रचना प्रक्रियेकडे गेलो तर आपण पाहू की प्रथम आपल्याला काय करायचे आहे समजा आपल्याला वेल्डचा आकार गृहित धरावा लागेल आपण वेल्ड जॉईंटची रचना करणार आहोत आपल्याला एक विशिष्ट भार देण्यात आला आहे मग आपण काय करू करू शकतो एकतर जर आपण पाहिले की लांबी स्थिर आहे म्हणजे आपल्याकडे एक विशिष्ट लांबी आहे मग आपण वेल्डची घशाची जाडी आणि आकार किती असेल हे शोधू शकतो इतर मार्गाने देखील आपण वेल्ड करू शकतो आपण वेल्डचा आकार जास्तीत जास्त निश्चित करू शकतो आणि किमान निकष आणि आपण प्रभावी लांबी एलडब्ल्यू आणि नंतर एकूण शोधू शकतो लांबी तर एक मार्ग म्हणजे आपण हे करू शकतो की प्रथम आपण वेल्ड आधारित आकार गृहीत धरू शकतो सदस्याच्या जाडीवर नंतर वेल्डच्या रचना सामर्थ्याची तुलना बाह्य घटकाशी करून मी शेवटच्या स्लाइडमध्ये दिलेले सूत्र लोड करा वेल्डची प्रभावी लांबी आहे गणना केली जर लांबी 150te पेक्षा जास्त असेल तर आपल्याला रचना क्षमता कमी करावी लागेल कलम 10 3 मध्ये विहित केल्यानुसार वेल्ड आणि खाली दिल्याप्रमाणे योग्य आहे जेणेकरून ती रिडक्शन फॅक्टर बीटा एलडब्ल्यू असेल जो या सूत्राद्वारे दिला जातो जो 1 2 वजा 0 2 lj भागिले 150 गुणिले te जेथे lj ही जॉइन्टच्या दिशेने फोर्स हस्तांतरणाच्या लांबीच्या दिशेने जॉइन्टची लांबी आहे शक्ती हस्तांतरण आणि te ही वेल्डची थ्रोटची जाडी आहे तर यावरून आपण बीटा एल घटकाचा रिडक्शन फॅक्टर शोधू शकतो आणि जर सांध्याची लांबी 150te पेक्षा जास्त असेल तर वास्तविक स्ट्रेन्य शोधण्यासाठी आपल्याला या घटकाचा गुणाकार करावा लागेल दुसरी गोष्ट म्हणजे वेल्डच्या दुप्पट आकाराच्या लांबीचा अंतिम परतावा प्रदान केला जातो लॉन्जिट्युडिनल फिलेट वेल्डच्या प्रत्येक टोकाला ते काय आहे चला त्या स्लाइडवर येऊया याला एंड रिटर्न म्हणतात म्हणजे जेव्हा जॉइंट ची लांबी ही असेल तेव्हा आपल्याला प्रदान करावे लागेल या मूल्याचा अंतिम परतावा आणि तो 2S आहे तर हा परतावा 2S आहे बरोबर येथे या दिशेने आणि या दिशेने वेल्ड आणि ते आहे जर ते कोपऱ्यापर्यंत वाढवले असेल तर मग आपल्याला आणखी 2S पर्यंत विस्तार करावा लागेल ज्याला एंड रिटर्न म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे लक्षात ठेवावे लागेल की ते ओव्हरलॅप आहे लॅप जॉइंट चा ओवर लॅप थिनर च्या जॉइंट च्या जाडीच्या चारपटि पेक्षा कमी नसावा प्लेट किंवा 40 मि यापैकी जे कमी असेल ते देखील आपल्याला डिझाइनवर जाताना लक्षात ठेवावे लागेल तर हे सर्व फिलेट वेल्डच्या रचना स्ट्रेंथ च्या गणनेबद्दल आहे फिलेट वेल्डची डिझाइन कशी शोधायची हे पाहिले जे मुळात आहे मूळ 3 गॅमा mw मध्ये Lw मध्ये te fu मध्ये गॅमा mw द्वारे वर्गमुळात 3 हे मुळात परमिसिबल वेल्डचा ताण तर fu हा वेल्ड धातूचा अंतिम स्ट्रेस आहे आणि Lw एकूण लांबी नव्हे तर प्रभावी लांबी आणि थ्रोट ची प्रभावी जाडी याचा अर्थ S आकार भागिले वर्गमुळात 2 किंवा K गुणिले S हे फ्युजन च्या कोनावर अवलंबून आहे फ्यूजन K मूल्य टेबलवरून मोजले जाऊ शकते आणि त्यातून आपण K ची किमत प्रदान करू शकतो तर अशा प्रकारे आपण वेल्ड जोडणीची रचना ताकद शोधू शकतो धन्यवाद